हायझेनबर्गचे क्वांटम मेकॅनिक्सचे सूत्र कायनेमॅटिक व्हेरिएबल्स मॅट्रिस म्हणून व्यक्त करणे विल्सन सॉमरफेल्ड क्वांटम परिस्थितीप्रमाणे आतापर्यंत आपण काय केले आणि काही महत्त्वाचे परिणाम मिळाले आपण पत्रव्यवहाराच्या तत्त्वावर देखील तपशीलवार चर्चा केली आहे ज्यामुळे क्वांटम मेकॅनिकल परिणामांचा अंदाज लावला जातो आणि प्राप्त होतो क्वांटम मेकॅनिकल परिणामांचे विश्लेषण करा मी लहान क्वांटम संख्या n शास्त्रीय परिणामांपासून n अनंततेकडे झुकत आहे आणि आम्हाला काही उत्तरे मिळू शकतात प्रश्न उद्भवतात की क्वांटम मेकॅनिक्स पूर्ण नाही आम्हाला स्वतःला क्वांटम गणना कशी करावी हे माहित नाही आणि तिथेच हायसेनबर्ग सिद्धांत येतो आणि त्याचा पहिला पेपर देतो ज्याला हायझेनबर्गचा जादुई पेपर देखील म्हटले जाते मी तो संदर्भ देईन मी ते फोरमवर अपलोड करेन आणि तुम्ही ते वाचू शकता तो म्हणतो की जर तुम्हाला क्वांटम प्रणालीचे वर्णन करायचे असेल तर शास्त्रीय भौतिकशास्त्राचा संदर्भ घेऊ नका या अतिरिक्त प्रदूषणाचा प्रयत्न करू नका परंतु थेट क्वांटम मेकॅनिकलची गणना करा तर आज हाइसेनबर्गचा क्वांटम मेकॅनिक्सवरील पेपर आणि संपूर्ण सिद्धांताच्या क्वांटम आवृत्तीसह येण्यासाठी तो पत्रव्यवहार तत्त्वाचा कसा वापर करतो यावर चर्चेचा विषय होणार आहे तर काय होते ते पाहूया म्हणून आम्ही पाहिले आहे की जेव्हा अणू द्वारे n किरण पसरतो म्हणजे सामान्य क्वांटम मेकॅनिकल सिस्टीम ते समजा त्यानुसार सरकते की साध्या हार्मोनिक गती करत आहे तर मी म्हणेन की त्यात काही गुणांक किंवा अँप्लितुड Ceiτnt अशाप्रकारे गती कशी दिसते आणि सामान्य हालचाल याच्या tau बरोबरीने असते जेथे n ही ∂E∂J वारंवारता आहे जी n व्या स्तराशी संबंधित आहे हायझेनबर्गने प्रश्न विचारला की आपल्याला खरोखर इलेक्ट्रॉन किंवा क्वांटम पार्टिकलचा मार्ग दिसतो जो अणूमध्ये विकिरण करत आहे आणि उत्तर आहे नाही मी इलेक्ट्रॉनिक कोणत्या दिशेने फिरत आहे याबद्दल कोणताही सिद्धांत सांगत नाही म्हणून ज्या गोष्टीचे आपण निरीक्षण करत नाही त्याबद्दल बोलणे योग्य नाही आणि त्याचा पहिला प्रस्ताव म्हणजे आपण निरीक्षण केलेल्या प्रमाणांच्या बाबतीत क्वांटम सिद्धांत तयार करणे ऐतिहासिकदृष्ट्या ही विचारसरणी ऐतिहासिकदृष्ट्या आइन्स्टाईनने सेमिनारमध्ये केलेल्या टिप्पणीने प्रेरित झाली आहे म्हणून तो म्हणतो की क्वांटम सिद्धांत तयार करा परिमाणांच्या बाबतीत जे आपण अणू प्रणालीमध्ये पाहतो आणि शक्य तितके शास्त्रीयदृष्ट्या जवळ राहून किमान बदल करा तर त्याने जे सुचवले आहे ते म्हणजे मी क्वांटम मध्ये शास्त्रीय दृष्ट्या दरम्यान मागे आणि पुढे जात आहे आमच्याकडे x Ceiτωt च्या समान आहे जिथे हे अँप्लितुड आहेत ते x आहे आणि कोणते xt वास्तविक आहे आणि याचा अर्थ असा होतो की C हे C च्याबरोबरीचे असावे कसे ते आपण पाहू हे पाहण्यासाठी X हे τ ∞Ceiτωtच्या समान आहे मी हे τ ∞CeiτωtC τe iτωt

असे लिहू शकतो कारण आता हे अधिक आणि वजा दोन्ही कव्हर करते आणि हे वास्तविक होण्यासाठी माझ्याकडे C C τ असणे आवश्यक आहे एवढेच नाही की जर मी ते केले आणि लिहिले तर आता फक्त C ला वास्तविक मानूया तर माझ्याकडे xtτ02Ccosτωnt तर जर वास्तविक cosτωn घेतले तर गतीचे अँप्लितुड 2C अशा प्रकारे शास्त्रीय परिणाम लिहा हाइसेनबर्ग काय सुचवतो ते संबंधित क्वांटम यांत्रिक परिणाम पाहू तर मला शास्त्रीयदृष्ट्या लिहू द्या आणि पुन्हा शास्त्रीय xtCeiτωt C C τ साठी वास्तविक यांत्रिक पद्धतीने क्वांटम बनतो आम्हाला x दिसत नाही याचा अर्थ मी प्रक्षेपणाचे निरीक्षण करत नाही म्हणून हायसेनबर्ग जे प्रस्तावित करतात ते संबंधित C τ आणि वारंवारता τωnच्या संकलनाद्वारे x दर्शवतात जे क्वांटम यांत्रिकरित्या काहीही नाही परंतु C प्रत्यक्षात Cnn τ आहे n ते n τ पातळी आणि τω पासून संक्रमणास अनुरूप मोठेपणा पासून संक्रमणाशी संबंधित काहीही नाही जे En En τ ℏ च्या बरोबरीचे आहे म्हणून मी क्वांटम यांत्रिकरित्या x लिहित नाही उलट त्याचे प्रतिनिधित्व घ्या आणि आम्ही सादरीकरण कसे घेत आहोत तर x हे Cnn τअसे दर्शिवले जाते आणि संबंधित वारंवारता nn τद्वारे दर्शविले जाणार आहे जे मी काय आहे ते दिले आहे आणि सर्व ns आणि τ's हे असे दर्शवते तर तो संख्यांचा एक संग्रह बनतो आणि तेच तुम्ही निरिक्षणक्षम कसे आहात याचे प्रतिनिधित्व करते कारण आधी मी सांगितले होते की त्यांनी निरीक्षण करण्यायोग्य सिद्धांत तयार केला आहे तर ते ωnn τ निरीक्षण करण्यायोग्य आहेत का 2Cnn τ हे तीव्रतेच्या प्रमाणात आहे तर आपण 2 मात्रा nn τ आणि Cnn τ प्रस्तावित करत आहोत जे प्रणालीच्या क्वांटम स्वरूपाचे प्रतिनिधित्व करतात मला फक्त हे लक्षात घ्यायचे आहे की हे किनेमॅटिक्स स्तरावर बदलले आहे याचा अर्थ गतीशास्त्र ठरवले जात नाही आम्ही फक्त किनेमॅटिकली सेट केले आहे हे असे आहे की आम्ही संबंधित गतीचे प्रमाण कसे दर्शवणार आहोत संबंधित वेग v t जे xt शिवाय काहीही नाही जे ddtx आहे ते inn τCnn τ आणि संबंधित वारंवारता nn τ द्वारे दर्शविले जात आहे मला हा घटक कसा मिळेल हा घटक आहे कारण मला शास्त्रीयदृष्ट्या काय घडले ते पुन्हा स्पष्ट करू द्या xt∑Ceiτωt त्याचे व्युत्पन्न xtiωτCeiτωt आणि हे या संपूर्ण गोष्टीद्वारे बदलले जात आहे म्हणून आम्ही शास्त्रीय सह पत्रव्यवहार करत आहोत परंतु बदल करत आहोत की आता गतीचा कोणताही फूरियर घटक n th ते n τ स्तरापर्यंतच्या संक्रमणाशी संबंधित संख्येने बदलला जाणार आहे तर आपल्याकडे x चे प्रतिनिधित्व आहे जे Cnn τ आणि संबंधित वारंवारता nn τ चे En En τℏ ।Cnn τ ।2 संकलन आहे जे nn τ वारंवारतेच्या किरणोत्सर्गाच्या तीव्रतेशी संबंधित संसर्गजन्य संक्रमित आहे तर हा किनेमॅटिक बदल आहे जो सूचित करतो की संबंधित सर्व इतर यांत्रिक चलांची गणना केली जाऊ शकते उदाहरणार्थ आपण सांगितले की v हे inn τCnn τ आणि nn τ बरोबर दर्शविले जाणार आहे तर मी Cnn τ चे वेळ अवलंबन Cnn τeinn τt म्हणून लिहितो हे थेट शास्त्रीय निकालापासून घेत आहे आणि म्हणून मी व्युत्पन्न घेऊन vt लिहू शकतो त्याचप्रमाणे मी कोनीय गती किंवा काहीही लिहू शकतो पुढील प्रश्न उद्भवतो की आपण हे प्रमाण वजा करून गुणाकार कसे करू थोडक्यात आपण या प्रमाणात बीजगणित क्रिया कशी करतो आणि त्यासाठी हायसेनबर्गला फ्रिक्वेन्सीज कशा एकत्र होतात याचे मार्गदर्शन केले गेले तर प्रथम प्रश्न मला दोन परिमाण x1 x2 जोडू द्या जे वजाबाकीची देखील काळजी घेते हे Cnn m पुढील प्रथम प्रमाण अधिक दुसऱ्या प्रमाणासाठी Cnn m द्वारे दर्शविले जाईल आणि संबंधित वारंवारता nn m असेल फ्रिक्वेन्सी अशी आहे की मी जे ठेवतो ते समान असावे जे मी जोडतो आणि वजाबाकी पाहतो त्यापेक्षा अधिक महत्वाचे गुणाकार असेल समजा माझ्याकडे X आणि Y हे दोन प्रमाण आहेत आता हे या संख्यांद्वारे दर्शविले जातात Cn आपण त्याला n n τ आणि ओमेगा n n वजा टाऊ म्हणू आणि हे Dnn τ आणि nn τ मी दोघांना कसे एकत्र करू तर संबंधित तत्त्वाचा वापर करून शास्त्रीय किंवा शास्त्रीय मर्यादेत आपल्याकडे x काय आहे जे∑Ceiτωnt इतके आहे च्या बरोबरीचे असेल मी हे x देखील Ceiαωnt म्हणून लिहू शकतो आणि मी y ला Deiβωnt म्हणून लिहू शकतो आणि म्हणून शास्त्रीय x वेळा y हे αβCDeiαβωnt च्या बरोबरीचे असेल मला यांत्रिकरित्या देखील क्वांटमचे प्रतिनिधित्व करायचे आहे तर आपण बघूया की आपण x वेळा y साठी αβCDeiαβωnt साठी शास्त्रीय परिणाम लिहू आणि हे क्वांटम यांत्रिकरित्या बाबतीत नसेल कारण क्वांटम यांत्रिकरित्या मला फक्त त्या फ्रिक्वेन्सी ठेवण्याची परवानगी आहे जी पाहिली जाऊ शकतात म्हणून कोणतीही अनियंत्रित वारंवारता उदाहरणासाठी पाहिली जाऊ शकत नाही जर माझ्याकडे दोन स्तर तीन स्तर n α β असतील जर n ते α आणि n ते मध्ये संक्रमण होत असेल तर या दोन फ्रिक्वेन्सीपैकी काही असेल परंतु मी ज्या फ्रिक्वेन्सीला पाहू शकतो ती वारंवारता मी पाहू शकत नाही वारंवारता nn α आणि यापैकी एक आहे n α हे nn α β आहे आणि एक जे n α तेn α β आहे मी ती वारंवारता पाहू शकतो तर ज्याला राइट्स वारंवारता संयोजन नियम म्हणून ओळखले जाते त्यानुसार मी वारंवारता nn α β पाहू शकतो जी nn αn αn α β या सर्व फ्रिक्वेन्सी एकत्र केल्या जाऊ शकत नाहीत हे पाहिलेले सर्व फ्रिक्वेन्सी कधीकधी चक्रीय स्वरूपात देखील लिहिले जातात जे n α βnn αn αn α β0 ज्याला रॅली फ्रिक्वेंसी नियम किंवा संयोजन नियम म्हणून ओळखले जाते तर सर्व फ्रिक्वेन्सी हा या नियमाचे पालन केलेला डेटा आहे तुम्ही हे कल्पना करू शकता की फक्त मला त्या फ्रिक्वेन्सीज दिसतात जे एका स्तराच्या संयोजनातून दुसऱ्या स्तरावर येतात आणि दुसऱ्या स्तरापासून तिसऱ्या स्तरापर्यंत मी मनमानीपणे एकत्रित वारंवारता करू शकत नाही म्हणून हा शास्त्रीय परिणाम क्वांटम मेकॅनिक्सच्या अर्थाने लिहिताना मला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे की मी फक्त काही विशिष्ट जोड्या निवडू शकतो तर आपण ते पाहू तर प्रश्न मला इथे एक प्रश्न विचारू द्या याचा अर्थ काय आहे की फ्रिक्वेन्सी यादृच्छिक पद्धतीने एकत्र केल्या जाऊ शकत नाहीत दुसऱ्या शब्दात सांगायचे तर संयोजन तत्त्व का म्हणून मी आधी म्हटल्याप्रमाणे समजा मी अनेक स्तर घेतो मी जी वारंवारता पाहिली ती उदाहरणार्थ असू शकत नाही मी हे संयोजन पाहू शकत नाही जर समजा ही वारंवारता 1असेल तर वारंवारता 2 1 2 याचे निरीक्षण केले गेले नाही म्हणून मी सर्व फ्रिक्वेन्सी घेऊ शकत नाही आणि त्यांना कोणत्याही प्रकारे एकत्र करू शकत नाही तथापि हे प्लस हे किंवा दुसरे हे प्लस हे आहे म्हणून त्यांना रिट्झ संयोजन तत्त्वाचे अनुसरण करणाऱ्या पद्धतीने एकत्र करावे लागेल किंवा तुम्ही असे म्हणू शकता की मला एक विशिष्ट वारंवारता दिसते जिथे आमचे एकूण संक्रमण सलग दोन संक्रमणांमध्ये मोडले जाऊ शकते जे ते दृश्य करण्याचा एक भौतिक मार्ग आहे येथे मी उदाहरणार्थ खंडित करू शकत नाही शास्त्रीय बाबतीत मी तोडू शकत नाही मी ते डावीकडे दाखवत आहे या दोन संक्रमणामध्ये गुलाबी रंगात दर्शविलेले संक्रमण आणि म्हणून मी अशा पद्धतीने वारंवारता एकत्र करू शकत नाही तर X Y करण्याकडे परत या तर माझ्याकडे फक्त त्या फ्रिक्वेन्सी einn α β असाव्यात जे einn αn αn α β शिवाय काहीच नाही मला वाटते की ते फक्त या जागी एकत्र करा nn αn αn α β हा एकमेव मार्ग आहे जो मी एकत्र केला पाहिजे जो अर्थपूर्ण आहे कारण मी nn α β हे En En α βℏ लिहू शकतो जसे En EnEn En α βℏ जेथे n आता कोणतेही मध्यवर्ती स्तिथी असू शकते उदाहरणार्थ पुन्हा या उदाहरणाकडे परत जाऊ मी या ऊर्जेची पातळी बनवीन समजा ही माझी nth वी पातळी आहे ज्याचे मी प्रतिनिधित्व करीत आहे ही वारंवारता nn'एकतर हे वर जाणे आणि खाली येणे आणि या सर्व गोष्टी होतील परंतु त्यांना या पद्धतीने एकत्र करावे लागेल आणि म्हणून जर मी यासारखी वारंवारता एकत्र करत असेल तर जर मी त्यानुसार C Cnn घेतला आणि हे y साठी Dnn α βआणि म्हणून मी X Y साठी समजा ही संज्ञा nn α β मिळवायची आहे हे nCnnDnn α βeinnnn α β च्या समान असावे तर तुम्ही ते अतिशय पद्धतशीरपणे एक प्रायोगिक परिणाम एकत्रित करून केले ते त्यांना रिट्झ फ्रिक्वेंसी कॉम्बिनेशन नियम म्हणतात आणि मग मी हे कसे एकत्र करू शकतो हे खरोखर पाहत आहे तर आम्हाला जे मिळत आहे ते मी सर्वसाधारणपणे X Y nn τ लिहू शकतो n n τ घटक nXnnYnn τ द्वारे दिला जाणार आहे आणि आधुनिक भाषेत मला माहीत आहे की हे मॅट्रिक्स गुणाकार मॅट्रिक्स Xn n' आणि Yn n' या दोन मॅट्रिक्सशिवाय मी त्यांचे गुणाकार करत आहे तर हायझेनबर्गला त्या वेळी मॅट्रिक्स मेकॅनिक्स माहित नव्हते भौतिकशास्त्रज्ञांनी त्यांचा वापर केला नाही त्याने याद्वारे हे शोधले तर जे आणखी एक अँप्लितुड आहे तर त्याने आता असे दर्शविले आहे की किनेमॅटिक बदल करा आणि गतिमान व्हेरिएबल्सचे निरीक्षण करण्यायोग्य प्रमाणांद्वारे प्रतिनिधित्व करा आणि याचा अर्थ किरणोत्सर्गाचे अँप्लितुड आणि वारंवारता पाहिली आहे तर x सारखे प्रमाण मला आता लिहू द्या x11 x12 ei12t आणि त्यामुळे उभ्या बाजूला x21 ei21t x22 x23 ei23t वगैरे जेथे nn हे En En ℏ s म्हणून दिले जाते आणि n आणि n काय आहे यावर अवलंबून ते नकारात्मक किंवा सकारात्मक असू शकते तर मी मॅट्रिक्स द्वारे दर्शवल्या जाणार्या सर्व प्रमाणात आणि ज्या क्षणी मी मॅट्रिक्स म्हणतो त्या क्षणी मला हे देखील माहित आहे की ते गुणाकार कसे असावेत याचा परिणाम असा आहे जर मी x y घेतले जे X मॅट्रिक्स आणि Y मॅट्रिक्सचे मॅट्रिसिस गुणाकार आहे तर ते मॅट्रिक्स बीजगणित पासून आपल्याला माहित असलेल्या Y X सारखे नाही तर हे y x सारखे नाही तर या निवेदनाद्वारे हे देखील पाळले जाते की गुणाकाराचा सामान्य परिवर्तनीय नियम क्वांटम यांत्रिक प्रतिनिधित्व वर लागू होत नाही हा विचार करण्याच्या शास्त्रीय मार्गाने एक मोठा किनेमॅटिक बदल आहे आता x वेळा v हे v वेळा x सारखे होणार नाही आणि हे एक निर्गमन होते आणि संक्रमणाचा दर किंवा उर्जा बाहेर येण्याचा दर जो अणूची तीव्रता ।Cnn α।2 आहे समजा हे n n α पासून होत असलेले संक्रमण आहे जर मी Cn ची थेट गणना करू शकलो तर माझ्याकडे माझे उत्तर आहे मी क्वांटम यांत्रिक पद्धतीने समस्या सोडवते ते कसे केले जाते क्वांटम अटी काय आहेत आणि ती डायनॅमिक कशी आहे हे पुढील दोन व्याख्यानांचा विषय असेल